सर्वांचे स्वागत आहे आपण व्यवस्थापनाबद्दल निर्णय घेण्यासाठी जे महत्त्वाचे साधन आहे ते म्हणजे बजेट आणि बजेट कंट्रोल बद्दल शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत आत्तापर्यंत आम्ही यावर चर्चा केली आहे की बजेटिंग आणि अर्थसंकल्पीय धोरण या कंपन्यांना विशिष्ट निर्णय घेण्यास कशी मदत करते व त्यातून आम्हाला माहिती मिळाली की आपण ऑपरेटिंग बजेट आणि आर्थिक बजेट तयार करू शकतो तर आम्ही ऑपरेटिंग बजेटमध्ये विक्रीच्या अंदाजासह सुरुवात करतो आणि नंतर आम्ही परत ट्रॅक करण्यास सुरवात करतो आणि नंतर आम्ही कच्च्या मालाच्या किंमती ऑपरेटिंग खर्चाच्या किंमतीसह किंमतीचे मूल्यांकन करतो आणि त्यातून ऑपरेटिंग बजेट ऑपरेटिंग इन्कम स्टेटमेंट किंवा नफा आणि तोटा खाते बनवतो तर प्रत्येक फर्म एक बजेटची नफा आणि तोटा खाते तयार करते हे कदाचित तिमाही नफा आणि तोटा खाते असेल किंवा ते 6 मासिक असू शकते किंवा ते वार्षिक असू शकते जेव्हा आपण कोणत्याही संस्थेत प्रक्रिया सुरू करतो त्या वर्षापासून बजेटची सुरुवात केली पाहिजे म्हणजेच आपण सुरू केलेल्या ऑपरेशन्सबदल केलेली अर्थसंकल्पित उद्दीष्टे आणि अर्थसंकल्पित नफा लक्षात ठेवतो आणि मग त्याकडे पहातो आणि त्याचा अर्थ असा होतो की वास्तविक कार्यप्रदर्शन बाजारपेठेतील प्रत्यक्ष कामगिरी आणि दिवसाच्या शेवटी आपण जे लक्ष्य ठेवले आहे ते आपण बजेटच्या कामगिरीशी तुलना करत आहोत तर अर्थसंकल्पित नफा म्हणजे काय आणि वास्तविक नफा काय आहे किंवा कदाचित तोटा काय आहे हे शोधून काढावे लागेल आणि बदल सकारात्मक किंवा नकारात्मक आहे की नाही या दोन्ही बाबतीत आपल्याला योग्य विश्लेषण करावे लागेल नंतर आम्ही वित्तीय बजेटबद्दल चर्चा केली ज्यात ऑपरेटिंग बजेटनंतर आम्ही वित्तीय बजेट तयार करतो आणि आर्थिक अर्थसंकल्पाचा शेवटचा निकाल म्हणजे ताळेबंद अर्थसंकल्पित ताळेबंद असतो आणि त्याशिवाय आम्ही रोख बजेटही तयार करतो तर रोखीचे बजेट आपल्याला फर्मच्या रोख स्थितीबद्दल आणि ताळेबंदात कंपनीच्या एकूण आर्थिक स्थितीबद्दल माहिती देते तर आम्ही बजेटची ताळेबंद तयार करतो ज्यात असेही म्हणतात की त्या बजेट कालावधीच्या शेवटी कदाचित ही की तिमाही असेल जर ती फर्ममधील तिमाही बजेटिंग सिस्टम असेल किंवा कदाचित ती फर्ममध्ये 6 मासिक किंवा वार्षिक बजेटिंग प्रणाली असेल तर कसे ते अर्थसंकल्पित बॅलन्स शीट दिसेल आणि आपली मालमत्ता आणि उत्तरदायित्व संतुलित स्थितीत असेल की नाही आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की नफ्याचा किंवा तोटाचा फर्मच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होतो आणि तो कसा दिसेल म्हणून ऑपरेटिंग बजेट आणि वित्तीय बजेट आम्ही आत्तापर्यंत शिकलो आहोत आणि अर्थसंकल्प तयार करण्याची आवश्यकता हे समर्थनीय आहे आता आपण त्या व्यावहारिक भागावर जाण्यापूर्वी त्याबद्दल चर्चा करू ज्यावरून आपण अर्थसंकल्प तयार करण्याबद्दल काही लहान केसेस घेऊ हे त्रैमासिक बजेट किंवा कदाचित 6 मासिक बजेट किंवा वार्षिक बजेट आहे तर हा संपूर्ण अर्थसंकल्पित अभ्यास कसा होईल आम्ही विक्रीच्या अंदाजासाठी कसे जाऊया आणि मग साहित्य खर्च ऑपरेटिंग खर्च आणि इतर अंदाजपत्रक नफा व तोटा खाते कसे तयार करू शकतो यासह विविध इनपुट किंमतीचा अंदाज आम्ही कितीही वेळ घेतो आम्ही त्याबद्दल व्यावहारिकपणे शिकू 2 3 छोट्या घटनांबद्दल चर्चा करू आणि मग रोख बजेट आणि अर्थसंकल्पित ताळेबंद कसे तयार करावे याबद्दल शिकू परंतु त्याआधी मी अशा काही महत्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा करू इच्छितो जे या बजेट तयार करण्यासाठी आणि अर्थसंकल्पीय आणि अर्थसंकल्पीय धोरणाचा उपयोग नियंत्रित यंत्रणा तयार करण्यासाठी करू शकतो ऑपरेटिंग बजेटच्या बाबतीत आपण ज्याप्रमाणे चर्चा केली त्याप्रमाणे आम्ही विक्री अंदाजपत्रकासह ऑपरेटिंग बजेट किंवा ऑपरेटिंग बजेटची तयारी सुरू करतो कारण तुमच्या मनात जर विक्रीचे लक्ष्य नसेल तर आम्ही किती उत्पादन करू शकतो हे आपल्याला माहिती नाही त्या उत्पादनासाठी किती सामग्री आवश्यक आहे त्यासाठी इतर कार्यकारी खर्च किती बदलू किंवा निश्चित असू शकतात तर प्रत्येक अर्थसंकल्पीय धोरण हे एका वेळेस अवलंबून असू शकते किंवा वेळ कडे दुर्लक्ष करून सुरू करा हे विक्रीच्या अंदाजानुसार अवलंबून आहे आणि जर आपल्याला हे माहित असेल की आपण बाजारात किती विक्री करणार आहोत किंवा आपण बाजारात विक्री करण्यास सक्षम आहोत की नाहीआणि त्यानुसार आपण सर्वांसाठी बजेट करणार आहोत इनपुट किंमत म्हणून विक्री भविष्यवाणी करणे हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे कारण विक्रीचा अंदाज न लावता उत्पादनाचा अंदाज करणे शक्य नाही आणि त्यानुसार नफा तोटा खात्यावर किंवा त्या विक्रीच्या रोख स्थितीची आर्थिक स्थिती योग्य काम करू शकत नाही तर याचा अर्थ असा आहे की सेल्स फोरकास्टिंग म्हणजे दिलेल्या अटीनुसार विक्रीचा अंदाज वर्तविणे आहे दिलेल्या अटींच्या संचाअंतर्गत विक्रीची भविष्यवाणी केली जाते तर आऊटपुट किती असणार हे जाणून घेण्यासाठी आमच्याकडे विक्रीचा अंदाज असेल व त्यासाठी इनपुट किती आहे त्याचबरोबर आउटपुट आणि इनपुटमधील फरक काय आहे मग विक्रीचा अंदाज लावताना कोणते घटक महत्वाचे आहेत किंवा आम्ही विक्री ची भविष्यवाणी काय आहे हे विचारात घेतो अर्थसंकल्पीय कालावधीच्या विक्रीचा अंदाज लावताना आम्ही आमच्या विक्रीचा अंदाज कसा ठेवतो विक्रीची अंदाजे साधने कोणती आहेत किंवा कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या आहेत याबद्दल काही महत्त्वाचे घटक आहेत म्हणून या प्रकरणात मागील विक्रीची पध्दत हा एक महत्वाचा घटक आहे कारण आम्ही सामान्यपणे वेळ मालिकेच्या विश्लेषणासाठी जातो आम्ही एक ट्रेंड तयार करतो आणि आम्ही ट्रेंड विश्लेषणासाठी जातो म्हणून आम्हाला तिथे पहायला आवडेल उदाहरणार्थ जर ती त्रैमासिक अर्थसंकल्पीय प्रणाली असेल तर आपण म्हणू शकतो की आम्ही पहिल्या तिमाहीपासून अर्थसंकल्प तयार करीत आहोत तर आपण हे बघू की मागील वर्षात आमच्याकडे 4 क्वार्टर होते आणि पहिल्या ते चौथ्याच्या वेगवेगळ्या तिमाहीत 4 क्वार्टरमध्ये विक्रीचा कल काय होता त्या सर्वांमध्ये स्थिर ट्रेंड होता की त्यात वाढती कल होता किंवा झिगझॅग ट्रेंड होता कदाचित काही तिमाही मध्ये विक्री वाढली आणि नंतर खाली गेली तर विक्रीतील अशा प्रकारच्या चढ उतारांना कोणते घटक जबाबदार होते आपण हे घटक लक्षात ठेवले पाहिजे म्हणूनच मागील विक्रीचा नमुना हा पहिला महत्त्वाचा घटक आहे जो आम्ही भविष्यात विक्री किंवा विक्रीच्या अंदाजासाठी नेहमी लक्षात ठेवतो दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे विक्री दलाने केलेले अंदाज आता विक्री पूर्वी काय होते मोठ्या प्रमाणात ते साध्य केले जाते आणि ते आमच्या विक्री सामर्थ्याने प्रभावित करते आमच्याकडे पूर्ण विक्री स्वतंत्र विपणन आणि विक्री विभाग किंवा कदाचित कधीकधी विपणन विभाग विक्री आणि वितरण विभाग आहे म्हणून विपणन विभाग बॅकएंडचे काम करतो कदाचित ते जाहिरातीची काळजी घेतात किंवा वितरणाचे चॅनेल शोधण्याची काळजी घेतात परंतु तेथे विक्री व्यवस्थापक क्षेत्र व्यवस्थापक क्षेत्र विक्री व्यवस्थापक ते खूप जबाबदार लोक आहेत आणि अतिशय महत्त्वाचे लोक आहेत कारण ते आमच्या वितरण चॅनेलशी थेट कनेक्ट केलेले आहेत जर फर्मकडून विक्री घाऊक विक्रेत्याकडे किंवा कदाचित थेट किरकोळ विक्रेत्याकडे जात आहे कारण कदाचित ती थेट ग्राहकांकडे जात आहे किंवा ते थेट ग्राहकाकडे जात असेल फर्म आणि ग्राहक जर त्या दोघांमध्ये परस्पर संबंध असेल तर एक व्यक्ती जो कंपनीचा प्रतिनिधी आहे जो ग्राहकांशी जोडलेला असतो म्हणूनच तो घाऊक विक्रेत्याशी किंवा किरकोळ विक्रेत्याशी कनेक्ट केलेला असो की थेट ग्राहक याचा अर्थ असा की किमान 3 स्तर आहेत एक फर्म आहे जी उत्पादक आहे दुसरा विक्री करणारे कर्मचारी जे फर्मद्वारे कार्यरत आहेत आणि तिसरा एक चॅनेल आहे किंवा कदाचित अंतिम ग्राहक आहे म्हणून हे 3 स्तर आहेत म्हणूनच तो मध्यस्थ जो विक्री करणारा कर्मचारी आहे किंवा विक्री संघाचा भाग आहे तो पुढील व्यक्तीशी थेट जोडलेला असेल म्हणजेच कदाचित वितरण चॅनेल किंवा ग्राहक असेल तर त्यांचे इनपुट खूप महत्वाचे आहे म्हणून आम्ही त्यांचे इनपुट देखील शोधत आहोत की पूर्वीच्या तिमाहीत विक्रीची दिलेली पातळी किंवा कदाचित तिमाहींची संख्या काय साध्य करते कोणते महत्त्वाचे घटक होते आपणास किती प्रयत्न करावे लागतील लक्ष्य प्राप्त करणे आपल्यासाठी किती व्यवहार्य आहे किंवा ते किती अवघड आहे आणि भविष्यात विक्रीच्या बाबतीत बाजारात आपण काय अपेक्षा करू शकतो ते येण्याची वेळ आली आहे म्हणून त्यांचे इनपुट खूप महत्वाचे आहेत म्हणून आम्ही वेळचे विश्लेषण करतो आम्ही ट्रेंड तयार करतो आम्ही विक्री कर्मचार्यांकडून घेतलेली माहिती घेतो आणि त्याच वेळी आपण सामान्य आर्थिक ट्रेंड पाहतो म्हणजे आपल्याला सहजपणे शोधता येते उदाहरणार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात तीन प्रकारच्या उत्पादने आहेत काही गरजा आहेत काही सुविधा आहेत आणि काही आरामदायी वस्तू आहेत आता आवश्यकता म्हणजे उदाहरणार्थ सर्व ग्राहक उत्पादने कमीतकमी वापरली पाहिजेत तर याचा अर्थ असा होतो की लोकांची उत्पन्नाची पातळी किती आहे आणि त्याचप्रमाणे बाजारात वस्तू व सेवांची एकूण उपलब्धता देखील आवश्यक आहे जर आपल्याला नक्कीच काही स्त्रोत किंवा काही उत्पन्न किंवा काही मार्ग शोधणे आवश्यक आहे तेथे आम्हाला उत्पन्न मिळवायचे आहे आणि आपल्याला आवश्यक वस्तूंची व्यवस्था करावी लागेल उदाहरणार्थ आमच्या सर्व खाण्याच्या वस्तू किंवा टूथपेस्ट आमचे जे काही उत्पन्न आहे तरीपण आपले दात साफ करावे लागतील म्हणजे आपण त्या वस्तूकडे जावे लागेल आणि त्या परिस्थितीत आपल्याला हे समजेल की सामान्य आर्थिक प्रवृत्तीचा त्या उत्पादनावर परिणाम होणार नाही कारण ती एक गरज आहे परंतु जर ही एक सोय असेल आणि ती लक्झरी असेल तर तेवढी मागणी होणार नाही उदाहरणार्थ आता तुम्ही कलर टीव्ही म्हणू शकता कलर टीव्ही ही सोईची गोष्ट आहे सोईचा अर्थ असा आहे की लोकांच्या उत्पन्नाची पातळी वाढत गेली तर लोकांकडून अधिक टीव्ही पहाण्याची मागणी होऊ शकते तर आता बाजारात उदाहरणार्थ आमच्याकडे 4के टीव्ही किंवा 8के टीव्ही आहेत जे खरोखर महागड्या वस्तू आहेत म्हणून जे लोक हे लोक टीव्ही घेण्यास सक्षम आहेत जेणेकरुन आम्हाला हे कळू शकेल की कोणत्याही कारणास्तव लोकांच्या उत्पन्नाची पातळी वाढत आहे उदाहरणार्थ कंपन्यांद्वारे त्यांच्या पगारामध्ये वाढ होऊ शकते प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी कदाचित एप्रिल महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात ते त्यांच्या कर्मचार्यांना भाडे देतात म्हणून निर्मात्यांना हे समजू शकते की व्यवसायातील लोकांना त्यांच्या पगारामध्ये वाढ मिळेल जेणेकरुन ते आणखी काही सुखसोयीची मागणी करतील त्याचप्रमाणे जेव्हा अर्थसंकल्प येतो तेव्हा अर्थसंकल्प हा एक महत्वाचा दस्तऐवज असतो जो पुढील एका वर्षासाठी अर्थव्यवस्थेला दिशा देतो बरोबर तर अशा परिस्थितीत अशी काही क्षेत्रे आहेत जी सरकारसाठी प्राधान्य देणारी क्षेत्रे आहेत सरकार पाठिंबा देणार आहे म्हणून शांततेत ज्या क्षेत्रांना सरकार पाठिंबा देत आहे अशा परिस्थितीमुळे विक्रीतील वाढीवर परिणाम होऊ शकेल असे वातावरण अनुकूल वातावरण निर्माण करतात तर याचा अर्थ असा आहे की कंपन्या जे दोन भिन्न उत्पादनांमध्ये आहेत सर्व गरजा सुखसोयी आणि विलास त्यांना सहजपणे शोधू शकतात की बजेट दस्तऐवज त्यांच्या विक्रीवर कसा परिणाम करेल म्हणजे सामान्य आर्थिक प्रवृत्ती हा खूप महत्वाचा भाग आहे मग प्रतिस्पर्धींच्या कृती हा एक महत्वाचा घटक आहे कारण भारतीय अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणानंतर किंवा कदाचित आपण पुरवठा करण्याच्या बाजूस असलेली कोणतीही अर्थव्यवस्था जोरदार बनली आहे यापूर्वी कारण काय होते म्हणजे आधी काय परिस्थिती होती 1991 मध्ये किंवा त्यापूर्वी 1991 पर्यंत किंवा त्यापूर्वी पुरवठा बाजू खूप कमकुवत होती उदाहरणार्थ जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल चर्चा केली तर बहुतेक अशा क्षेत्रांमध्ये जेथे बहुतेक उत्पादन क्षेत्र सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव होते आम्ही स्टील क्षेत्राबद्दल बोलतो आता स्टील क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कंपनीचे वर्चस्व होते एका सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने विक्रीस संपूर्ण देशाला पोलाद पुरवण्याचे काम केले टेस्को तिथेही होती परंतु त्याचा बाजारातील वाटा खूप कमी होता मोठ्या बाजाराचा वाटा सुमारे 90 टक्के होता 1991 नंतरच्या या जागतिकीकरणा नंतर आता आपण पाहू शकतो की स्टील क्षेत्रातही जे भांडवली क्षेत्र असूनही बरीच कंपन्या आता बाजारात आल्या आहेत आमच्याकडे आता एस्सार स्टील लॉयड स्टील जिंदाल स्टील टाटा आधीच बाजारात आहेत त्यामुळे पुरवठा बाजू सुधारली आहे आता जेव्हा पुरवठा सुधारतो तेव्हा ग्राहकांना सर्वोत्तम पुरवठादार शोधण्याची अतिरिक्त शक्ती मिळते म्हणजे ज्या कंपनीची आवश्यकता चांगल्या पद्धतीने पूर्ण केली जाऊ शकते ते त्यास उत्कृष्ट उत्पादन पुरवतील अतिशय स्पर्धात्मक किंमत त्याचप्रमाणे उदाहरणार्थ आपण इलेक्ट्रॉनिक क्षेत्राबद्दल बोलू इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कलर टीव्हीसाठी 1991 पूर्वी किंवा 1991 पर्यंत म्हणा आमच्याकडील स्थानिक टीव्ही कंपन्या कलर टीव्ही बनवत होत्या मला असे आठवते की त्यावेळी जवळजवळ सर्व कंपन्या भारतीय कंपन्या आणि दोन कंपन्या ओनिडा आणि व्हिडिओकॉन या बाजारात अग्रेसर होत्या जवळपास 45 ते 47 टक्के बाजारपेठ या दोन कंपन्यांकडे होती आणि उर्वरित इतर कंपन्यांकडे होती जिथे आमच्याकडे वेस्टर्न टेक्स्ला डेनोरा सलोरा या स्थानिक टीव्ही सारखी स्थानिक उत्पादने होती हे कलर टीव्ही बाजारात होते 1991 नंतर जेव्हा आम्ही या क्षेत्रात मुक्त स्पर्धेसाठी परवानगी दिली होती त्यामुळे आपल्याकडे आज जगातील सर्वोत्कृष्ट बहुराष्ट्रीय कंपनीत आहेत असे म्हणू शकतो जसे कोरियाचा सॅमसंग जपानचा सोनी तसाच कोरियातील तुमचा एलजी आता बाजारात आला आहे आणि फक्त या तीन महत्त्वाच्या कंपन्यांच्या भारतातल्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये येण्यामुळे जुन्या भारतीय कंपन्या बाहेर पडल्या आहेत बाजारपेठेतील अग्रगण्य असलेले व्हिडिओकॉन आणि ओनिडा आता लुप्त झाले आहेत म्हणजेच त्यांचा बाजारपेठेतील हिस्सा अगदी अल्प प्रमाणात आहे आणि त्यांच्याकडे 1 किंवा 2 टक्के शिल्लक आहे आणि बहुतेक तेही ग्रामीण बाजारपेठेला लक्ष्य करत आहेत जर आपण शहरी बाजाराबद्दल चर्चा केली तर आता त्यांच्याकडे पूर्णपणे सॅमसंग सोनी आणि एलजी अधिकार आहेत या 3 मोठ्या कंपन्या आहेत बाजारपेठेतील स्पर्धांमुळे जेव्हा तुम्ही पहाल की व्हिडिओकॉन आणि ओनिडा जेव्हा त्यांच्यात सुमारे 45 ते 47 टक्के बाजाराचा वाटा उंचावत असत तेव्हा त्यांचा बाजारातील हिस्सा 1 ते 2 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे मग त्यामागील कारण काय आहे म्हणजे विक्री गंभीरपणे कमी झाली आहे आणि या कंपन्या बाजारात त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी बाजारात टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत मुक्त व्यापारामुळे भारतीय बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांना येण्याची परवानगी मिळाली त्यामुळे स्पर्धा वाढली आहे आणि त्याचा परिणाम सर्व भारतीय कंपन्यांच्या विक्रीवर झाला आहे बहुतेक भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या बाजारातून बाहेर गेल्या आहेत व्हिडिओकॉन आणि ओनिडा सारख्या बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी धडपडत आहेत आणि टिकून राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपन्यादेखील खाली आल्या आहेत भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण झाल्यानंतर तुम्ही ज्या क्षेत्रात चर्चा कराल ती भारतीय अर्थव्यवस्थेचे उदारीकरणानंतर पुरवठ्याच्या बाबतीत अतिशय प्रभावी पद्धतीने सुधारणा झाली आहे आता जवळजवळ सर्वच क्षेत्रांत ग्राहकाची निवड झाली आहे मग ती इलेक्ट्रॉनिक्स असो ती स्टील असो किंवा ग्राहक इतर टिकाऊ वस्तू असो आपण ज्या क्षेत्रात चर्चा करत आहात तेथे आता आपल्याकडे असलेले तंत्रज्ञान क्षेत्र देखील उपलब्ध आहेत आम्हाला बाजारपेठेत भयंकर स्पर्धा झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून किंमती नियंत्रणात आहेत गुणवत्ता सुधारली आहे आणि शेवटी याचा फायदा ग्राहकांना होणार आहे परंतु याचा परिणाम विक्री कंपन्यांच्या बाबतीत होत आहे म्हणजे ते सक्षम नसल्यास विक्रीच्या बाबतीत बाजारात टिकून रहा किंवा दिलेल्या बाजारपेठेत स्पर्धा घ्या तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या विक्रीवर येईल तर विक्री टिकवून ठेवण्यासाठी बाजाराच्या विक्रीत वाढ होण्यासाठी त्यांना ग्राहकाला काहीतरी नवीन नवीन ऑफर करावे लागेल म्हणून स्पर्धा ही आणखी एक महत्त्वाची बाब आहे जी एक समस्या निर्माण करते किंवा ज्याचा अर्थ मागणीमध्ये बदल घडवून आणते आणि आपण मागणीचा अंदाज घेत किंवा भविष्यातील मागणीची पूर्वानुमान देताना आपण याचा उपयोग केला पाहिजे प्रत्येक कंपन्यांचे भाव वेगळे असतात पहा भारत ही किंमत संवेदनशील अर्थव्यवस्था आहे आम्ही विकसनशील अर्थव्यवस्था आहोत आम्ही एक विकसनशील अर्थव्यवस्था आहे आणि ती एक किंमत संवेदनशील अर्थव्यवस्था आहे मधील लोकांच्या उत्पन्नाची पातळी किंवा यूकेमधील लोकांच्या उत्पन्नाची पातळी किंवा इतर युरोपियन देशांमधील लोकांच्या उत्पन्नाच्या पातळीच्या तुलनेत आमचे उत्पन्न पातळी तितकेसे नाही आपल्याकडे भारतातील उत्पन्नाच्या तुलनेत लोकांच्या उत्पन्नाचे प्रमाण जास्त आहे म्हणून आपण मुख्यत्वे किंमत संवेदनशील देश आहोत म्हणून आम्ही येथे उत्तम दर्जाचे उत्पादन शोधतो व त्यास ग्राहक म्हणून निश्चितपणे जाऊ परंतु जर आपल्यात थोडीशी कपात होत असेल किंमती कमी होतील किंवा कदाचित आपली किंमत आणि गुणवत्तेची तुलना करायची असेल तर आम्ही गुणवत्तेशी काही प्रमाणात तडजोड करू शकतो परंतु जर किंमत लक्षणीयरीत्या कमी केली गेली तर नक्कीच आम्हाला त्यास जायला आवडेल ज्या उत्पादनांचा अर्थ परवडणार्या श्रेणीत आहे आणि कदाचित गुणवत्ता देखील नाही त्या पातळीपर्यंत आहे परंतु आम्ही प्रामुख्याने किंमतीला प्राधान्य देतो म्हणजे हे म्हणणे मोठ्या संख्येत लोक म्हणतात किंवा मोठी लोकसंख्या असल्यामुळे होते अंदाजे 80 ते 85 टक्के किंवा 90 टक्के लोक किंमत संवेदनशील असतात जर कोणतीही कंपनी त्यांच्या उत्पादनाची किंमत वाढवते आणि प्रतिस्पर्धी त्यावर लक्ष देत नसेल तर काय होणार आहे मग त्या कंपनीची विक्री कमी होईल अशी अपेक्षा आहे म्हणून जर ते किंमत वाढवत असतील तर त्यांना निश्चितच गुणवत्ता देखील वाढवावी लागेल परंतु जर प्रतिस्पर्धी बाजारात मजबूत असतील तर लोक या कंपनीकडून दुसर्या स्पर्धकांकडे जाऊ शकतात कारण आमच्यासाठी आम्ही किंमतीबद्दल अधिक काळजी घेत आहोत आम्ही किंमतीबद्दल अधिक संवेदनशील आहोत आमचे उत्पन्न अमर्यादित नाही आम्ही कोणत्याही किंमतीची पर्वा न करता केवळ गुणवत्तेचा शोध घेत आहोत आम्ही दोघांचा शोध घेत आहोत परंतु किंमत ही एक प्राथमिकता आहे आणि त्यानंतर गुणवत्ता येते तर याचा अर्थ असा आहे की किंमती कशा बदलल्या जात आहेत हे आपण येथे पहावे म्हणून कंपन्यांना त्यांचा नफा अबाधित ठेवायचा असेल किंवा मार्जिन अखंड ठेवायचा असेल तर त्यांनी खर्च किंवा उत्पादनाची किंमत कमी करण्याचा विचार केला पाहिजे ते किंमती वाढविण्याचा विचार करू शकत नाहीत जेव्हा ते किंमती वाढवतात तेव्हा ते नेहमीच अंदाज लावतात की या बाजारात आपल्या मागण्या खाली जात आहेत तर हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे पुढील महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पादनाच्या मिश्रणामध्ये बदल कधीकधी आम्ही भिन्न उत्पादने सादर करतो आता उदाहरणार्थ जर तुम्ही कार उद्योगाबद्दल चर्चा केली तर मारुती आहे किंवा सुझुकी मोटर्स आता भारतीय बाजारामध्ये आघाडीवर आहेत सुझुकी मोटर्सच्या यशाचे कारण काय आहे त्यांच्याकडे खूप मोठे उत्पादन आहे त्यांच्याकडे लोकांच्या प्रत्येक विभागासाठी कार आहेत त्यांच्याकडे सर्वात कमी विभागातील लोकांसाठी कार आहेत ज्या फक्त 2 5 लाख रुपयांमध्ये आहे म्हणजेच आपण आल्टो कार खरेदी करू शकता बरोबर आणि जर तुम्हाला दुसरी कार घ्यायची असेल तर आपल्याकडे आपल्या मागणीनुसार उत्पादन असेल कंपनी कडे प्रीमियम उत्पादने देखील आहेत जर आपल्याला इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांसह स्पर्धेत खूप चांगले उत्पादन असलेले Ciaz विकत घ्यायचे असेल तर याचा अर्थ उत्पादनांचे मिश्रण खूप मजबूत आहे खूप उच्च आहे म्हणून सुझुकी अजूनही अग्रेसर आहे बाजारपेठेत आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून त्याबद्दलचा एक संकेत मिळाला उदाहरणार्थ आपण टोयोटा किंवा होंडाबद्दल बोलता सुरुवातीला त्या मोठ्या कार बनवणाऱ्या कंपन्या होत्या पण आता त्यांनी मारुती किंवा सुझुकी मोटर्सवरूनही शिकले आहे की त्यांनाही छोट्या गाड्या जोडाव्या लागतील कारण भारतात त्या कारांची मागणी आहे म्हणून आपणास आपली विक्री सुधारायची असेल व आमची विक्री येत्या काळात वाढेल असा अंदाज वर्तविल्यास तुम्हाला लोकांना वेगवेगळे पर्याय द्यावे लागतील लोकांना होंडा कार खरेदी करावयाच्या आहेत परंतु होंडा सिटी त्यांना परवडत नाही म्हणूनच ते इतर रूपांसह आले आहेत आपण सर्वात कमी किमतीच्या Brio ला विकत घेऊ शकता किंवा Jazz साठी सुद्धा जाऊ शकतात आपण WRV किंवा BRV साठी सुद्धा जाऊ शकता आता या सर्व वस्तू बाजारात आहेत म्हणून कंपन्यांना चांगले उत्पादन मिश्रण ऑफर करण्यास भाग पाडले जाते म्हणजे याचा अर्थ मोठ्या उत्पादनाच्या मिश्रणाने उत्पादनांचे मिश्रण चांगले करणे उत्पादन मिश्रणास बळकट करणे आपण कंपनीच्या उत्पादनांच्या मागणीची पूर्तता करण्याची अपेक्षा करू शकता किंवा कदाचित ते कालावधीत वाढू शकते तर तो एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि नंतर बाजार संशोधन अभ्यास आहे निरनिराळे लोक आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत जे बाजारपेठेतील संशोधन करत आहेत आणि जे लोकांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या आवडीनुसार होणाऱ्या बदलांविषयी माहिती घेत असतात यावरून हे लक्षात येते की जेव्हा लोकांच्या उत्पन्नाच्या पातळीत बदल होतो किंवा लोकांच्या उत्पन्नाच्या पातळीत वाढ झाली होते तेव्हा लोक नक्कीच सोयीसुविधा व सुख सुविधा मिळण्याची अपेक्षा बाळगून असतात व गरजेच्या वस्तूंव्यतिरिक्त लोक दुसऱ्या वस्तूंची मागणी जास्त करतात म्हणून बाजारात यावर अभ्यास सुरूच असते कंपन्या उत्पादन कंपन्या ज्यांचे स्वतःचे संशोधन आहे ते कधीकधी बाजारपेठेतून व्यावसायिक संशोधन करणाऱ्या कंपन्या विपणन संस्था किंवा विपणन संशोधन संस्थांकडून डेटा खरेदी करतात आणि त्या आधारे ते असे अंदाज बांधू शकतात की उत्पादनात काही बदल केले तर मागणीवर काय परिणाम होईल किंमतीत काही बदल केल्यास मागणीवर काय परिणाम होतो आणि जर बाजारात एखादा नवीन प्रतिस्पर्धी येत असेल तर त्या विशिष्ट कंपनीच्या उत्पादनाच्या मागणीवर काय परिणाम होतो म्हणून हे अभ्यास तितकेच महत्वाचे आहेत आणि ते आपल्या वस्तूची मागणी मागण्यांचे अंदाज विक्रीचे भविष्य सांगते आणि त्यावरून आपणास बजेट प्रक्रिया सुरू करण्यास मदत होते तर आपण आपल्या विक्रीस वाढवू इच्छित असल्यास किंवा विक्रीस टिकवण्यासाठी आम्ही जाहिरात आणि विक्री जाहिरात योजनांची मदत घेतो जाहिरात आणि विक्री जाहिरात योजना अधिक मजबूत करा निश्चितच ती बाजारात विक्री वाढीस समर्थन देईल उदाहरणार्थ टीव्हीवर बर्याच लोकप्रिय जाहिराती आहेत आपण कोलगेट बद्दल पाहू शकतो याचा अर्थ असा होतो की जाहिरात लक्ष वेधून घेतात आणि प्रत्येक व्यक्ती अगदी मला असे वाटते की अशिक्षित व्यक्तीलाही कोलगेट बद्दल माहित आहे कोलगेट म्हणजे काय याची त्यांना चिंता नसते आणि दरवेळी जेव्हा तो कोलगेट खरेदी करीत असतो तेव्हा तो टूथपेस्ट खरेदी करतो पण कोलगेटच्या नावाने त्याला प्रत्येक टूथपेस्ट माहित असते हे केवळ अत्यंत प्रभावी जाहिरात मोहिमेमुळे त्याचप्रमाणे इतर बरीच उत्पादने आहेत जी लोकांना जाहिराती मोहिमेद्वारे सहजपणे माहित असतात जर ती जाहिरात मोहिम तेथे नसती तर कदाचित त्या लोकांना माहिती नसते जाहिरात मोहीम अधिक मजबूत झाल्यास विक्री वाढण्यासोबत कंपनीला बाजारात राहण्यास मदत होते म्हणून हे काही महत्त्वाचे घटक आहेत जे कंपन्यांना आपली विक्री वाढविणे विक्री टिकवून ठेवण्यास आणि आधीपासूनच हे जाणून घेण्यास मदत करतात की कारण परिणाम नातेसंबंध म्हणून कदाचित किंमतीत घट लोकांच्या उत्पन्नाच्या पातळीत वाढ होणे मजबूत जाहिरात मोहिम किंवा लोकांच्या प्राधान्यांमध्ये बदल होत असतो एका विशिष्ट उत्पादनासंदर्भात एकूण बाजारपेठेच्या मागणीवर त्यांचा कसा परिणाम होणार आहे आणि एखादी कंपनी कोणत्या बाजाराच्या शेअरची अपेक्षा करू शकते या सर्व माध्यमांचे घटक कंपन्यांना विक्रीचा अंदाज लावण्यास आणि आगामी काळात त्यांची कामगिरी जाणून घेण्यास मदत करणार आहेत आता पुढील स्तरावर आम्ही बजेटच्या स्वीकृतीबद्दल बोलू अर्थसंकल्प तयार करणे ही एक गोष्ट आहे सर्व स्तरातील संस्थेतील लोकांकडून काय स्वीकारले जाते तो आणखी एक महत्त्वाचा विचार आहे म्हणजे अर्थसंकल्प प्रक्रिया ही वरपासून खालपर्यंत चालते उच्च धोरणनिर्मिती स्तरावर बसणारे लोक संचालक सीएमडी सभापती किंवा कदाचित जीएम लोक खालच्या स्तरावर लोकांशी सल्लामसलत न करता बजेट तयार करतात आणि ते ते बजेट फर्ममधील प्रत्येक स्तरावरील युनिट आणि सब युनिट स्तरावर लोकांवर लादतात मग त्यामुळे काय होणार आहे लोक हे स्वीकारत असतात परंतु मनापासून नव्हे पण कंपनीचे लक्ष्य मिळवण्यास ते योगदान देतात पण जर लक्ष खूप मोठी तयार केली गेली आहेत व ती बाजारात खरी स्थिती जाणून घेतल्याशिवाय निश्चित केली असतील तर मग तुम्हाला समजू शकेल काय आहे त्या बजेट चा हेतू तर प्रथम महत्त्वाचा विचार म्हणजे आपण बजेट प्रक्रिया आणि अर्थसंकल्पाच्या अभ्यासाकडे जाण्यापूर्वी आपल्याला संस्थेमध्ये अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल की आपले बजेट आणि अर्थसंकल्पित लक्ष्य प्रत्येक स्तरावरील लोक स्वीकारतील आणि म्हणूनच आजकाल अर्थसंकल्पीय धोरण खालपासून वरपर्यंत सारखे झाले आहे विक्रीतील सर्वात कमी व्यक्ती जो एकतर ग्राहकांशी किंवा त्याच्या साधनांशी थेट जोडलेला असतो किंवा विक्रीचे लक्ष्य निश्चित करण्यासाठी हे खूप महत्वाचे असते त्याचप्रमाणे जे लोक सामग्रीच्या खरेदीमध्ये सामील आहेत जे थेट पुरवठादारांशी व्यवहार करतात ज्यांना माहित आहे की पुरवठादारांची स्थिती काय आहे जर एखाद्या पुरवठादाराने पुरवठा करणे थांबवले तर इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत जर त्याचा विचार केला गेला तर खालच्या पातळीवर लोकांच्या मदतीने तयार केलेले बजेट आणि तळापासून वरच्या बाजूस जाणारी माहिती आणि शेवटी लोक वरच्या स्तरावर किंवा अर्थसंकल्पातील तज्ज्ञांनी बजेट तयार केले यामुळे मला वाटते की हे बजेटच्या दस्तऐवजाची स्वीकार्यता वाढवली जाते म्हणून कंपनीने हे सर्व स्वीकारणे आवश्यक आहे आणि ते केवळ तेव्हाच शक्य आहे जर सहभागी प्रक्रिया वापरली असेल उदाहरणार्थ संपूर्ण देशाबद्दल जरी तुम्ही बोलत असाल तरी कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा सरकार वार्षिक बजेटसाठी येते तेव्हा ते थेट किंवा अप्रत्यक्षपणे देशातील लोकांशी सल्लामसलत करतात काही विशिष्ट गोष्टी प्रस्तावित करतात ते वेगवेगळ्या वेबसाइट्सवर जसे वित्त मंत्रालयाची वेबसाइट उद्योग मंत्रालय किंवा कदाचित इतर मंत्रालयांच्या वेबसाइटवर त्यांची जाहिरात करतात सरकार जाहिरात करतात की हे सर्व बदल तिथे आहेत ज्यात आम्ही हा कागदपत्र उपलब्ध असल्याचे प्रस्तावित करतो म्हणून ज्या लोकांना आपली मते जाणून घेण्यात रस असेल ते आमच्या प्रश्नांना किंवा आमच्या प्रस्तावांना प्रतिसाद देऊ शकतील आणि त्यांच्या प्रस्तावांची बजेट अंतिम रूप देताना काळजी घेतली जाईल जर हे देशपातळीवर किंवा अर्थव्यवस्थेच्या पातळीवर केले जाऊ शकते तर ते कंपनीच्या पातळीवर किंवा फर्मच्या स्तरावर का होऊ नये म्हणजेच स्वीकृती सुनिश्चित करण्यासाठी स्वीकृती मिळाली पाहिजे आम्ही टप्प्यातील खालच्या स्तरावर लोकांना सामील करून बजेटिंग करावे लागेल त्यानंतर माहिती तळापासून वरच्या भागापर्यंत प्रवाहित करावी लागेल आणि नंतर एक दस्तऐवज तयार करावा लागेल तर अर्थसंकल्पाच्या संपूर्णपणे फायदा घेण्यासाठी संस्थेला फर्मच्या सर्व कर्मचार्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बजेट बाबत नकारात्मक दृष्टीकोन टाळणे अकाउंटंट्स आणि वरच्या स्तरावरील व्यवस्थापनांनी हे दर्शविणे आवश्यक आहे की बजेट प्रत्येक व्यवस्थापक आणि कर्मचार्यांना त्यांचे लक्ष्य अधिक चांगले साध्य करण्यात कशी मदत करू शकते म्हणजे स्वीकृती हा महत्वाचा भाग आहे अर्थसंकल्पात कामगिरीच्या लक्ष्यांच्या एका संचावर जोर देण्यात आला तर अर्थसंकल्पाच्या फायद्यांकडे दुर्लक्ष करण्याची आणखी एक समस्या उद्भवली आहे परंतु कर्मचारी आणि व्यवस्थापकांना वेगवेगळ्या कामगिरीच्या उपायांसाठी पुरस्कृत केले जाते तर याचा अर्थ असा आहे की आपले लक्ष्य काय आहे ते पहावे लागेल आपण यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे परंतु जर लक्ष्य स्पष्ट नसेल तर लक्ष्य काहीतरी वेगळे आहे कर्मचारी इतर कशावर लक्ष केंद्रित करत आहेत त्यामुळे काय होणार आहे अर्थसंकल्पित उद्दिष्टे साध्य करण्यात आम्हाला मदत होणार नाही बजेट तयार करण्यात लोकांना सामील करा त्यानंतर कर्मचाऱ्यांकडे सर्व लक्ष ठेवा आपण त्यांना या लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगा आणि ते बजेट स्वतः तयार करण्यात गुंतल्यामुळे त्यांनी स्वत साठी लक्ष्य निश्चित केले आहे याचा अर्थ अर्थसंकल्पीय उद्दिष्टे साध्य करणे अडचण ठरणार नाही त्यामुळे आम्हाला अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल की जेथे बजेट सर्व लोकांद्वारे स्वीकारले जाईल आणि मग आम्ही विक्रीही जास्तीत जास्त सक्षम करू आणि मग आपण खर्च नियंत्रित ठेवण्यास सक्षम व्हावे स्वीकृतीचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे सहभागात्मक अर्थसंकल्प हा एक महत्वाचा आयाम आहे कारण तुम्हाला जर फर्मच्या प्रत्येक स्तरावर सर्व कर्मचार्यांमध्ये वाढ करायची असेल तर स्वीकृती ही आम्हाला एक सहभागात्मक अर्थसंकल्प म्हणून बनवावी लागेल सहभागी बजेटिंग मध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कर्मचारी फर्मसाठी महत्त्वाचे असतात प्रत्येक व्यक्तीकडून माहिती दिली जाते फर्म मधील अगदी खालच्या पातळी वरील माहिती जर बजेटच्या कागदपत्रात अंतर्भूत असेल तर नक्कीच प्रत्येकाला असे वाटेल की फर्ममध्ये त्याची मालकी आहे त्यामुळे अर्थसंकल्पाची उद्दीष्टे साध्य करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे कारण ती त्याने निश्चित केली आहेत आणि ती उद्दीष्टे स्वत साठी आहेत तर याचा अर्थ असा आहे की तो खात्री करेल की तो हे स्वीकारत आहे आणि नंतरच्या काळात आणि साध्य केलेल्या उद्दीष्टांमध्ये त्याची अंमलबजावणी होते म्हणून सर्व प्रभावित कर्मचार्यांच्या सक्रिय सहभागासह तयार केलेली बजेट सामान्यत लागू केलेल्या बजेटपेक्षा अधिक प्रभावी असतात या सहभागास सहसा सहभागात्मक अर्थसंकल्प म्हणतात आणि शेवटी आम्ही व्यवस्थापकाकडे बजेटच्या महत्त्वबद्दल बोलतो म्हणजे निश्चितच त्याचे महत्त्व सर्वांनाच माहित आहे सर्व स्तरावर खालच्या पातळीपासून मध्यम स्तरीय व्यवस्थापन आणि उच्च स्तरीय व्यवस्थापनापर्यंत कारण जर प्रत्येकाचा सहभाग असेल तर प्रत्येकजण फर्मचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हातभार लावत असेल तर आपण नक्कीच अर्थसंकल्पाची उद्दीष्टे साध्य करू असे म्हणत आहोत आणि हे उद्दिष्ट म्हणजे आपण अर्थसंकल्पीय नफा मिळवू बजेटमधील तोटा टाळू आर्थिक स्थिती संतुलित ठेवू किंवा कंपनीची रोख स्थिती सुधारू व्यवस्थापकांना अर्थसंकल्पाचे महत्त्व म्हणजे या माहितीचे नियोजन आणि आयोजन करण्यात आपल्याला कशी मदत होते किंवा भविष्यात गोष्टी कशा घडणार आहेत याबद्दल कदाचित अगोदरच जाणून येतो त्यांनी अंमलात आणले जाणारे महत्त्वपूर्ण निर्णय काय आहेत आणि प्रत्येकजण संघटनेत या धोरणात सामील आहे याची खात्री कशी करावी अर्थसंकल्पात प्रक्रिया व्यवस्थापकांना विचार करण्यास भाग पाडते आणि परिस्थिती बदलण्याची तयारी करण्यास भाग पाडते कारण आम्हाला हे माहित आहे की विक्री दलातील सर्वात खालच्या स्तरावरची व्यक्ती सांगते की बाजारामधील स्पर्धा बरीच कठोर आहे आणि आता वितरक आमच्या उत्पादनांमधून त्यांची प्राथमिकता इतर कंपन्यांच्या उत्पादनांकडे बदलत आहेत आणि ते का बदलत आहेत कारण इतर कंपन्यांची उत्पादने कदाचित चांगली जाहिरात मोहिमेमुळे ते ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील किंवा कदाचित अन्य प्रतिस्पर्धी वितरण चॅनेलला चांगले मार्जिन देत आहेत किंवा कदाचित त्या वितरण वाहिन्यांना उत्पादने विक्री करणे खूप सोपे आहे इतर कंपन्यांमधील गुणवत्तेमुळे किंमतीमुळे किंवा ग्राहकांकडून उत्पादनाच्या स्वीकार्यतेमुळे असे होऊ शकते हे तितकेच सर्व कंपन्यांसाठी प्रभावी असतील असे सांगता येत नाही बाजारातील बदलत्या परिस्थितीमुळे किंवा स्पर्धात्मक परिस्थिती असल्यामुळे बाजारपेठेतील बदल घडवून आणता यावेत या दृष्टीने आम्हाला काही पुढाकार घ्यावे लागतील एकतर किंमत कमी करावी लागेल किंवा गुणवत्ता वाढवावी लागेल किंवा आमच्याकडे असलेली sales force त्या फर्मला सांगू शकेल ग्राहकांना किंवा वितरणाच्या वाहिन्यांना काही अतिरिक्त स्कोप्स देणे म्हणजे तुम्हाला जर बाजारात टिकून रहायचे असेल तर आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील तर कंपनीला कोण सांगेल खालच्या पातळीवरील लोक जे लोक बाजारात आहेत जे वितरणाच्या वाहिन्यांशी जोडलेले आहेत जे घाऊक विक्रेते किरकोळ विक्रेते किंवा जे ग्राहकांशी जोडलेले आहेत ते कंपनीला माहिती पुरवतात आणि त्यातील बदलांवर परिणाम करण्यास मदत करतात म्हणून मार्केटमधील लोक त्याला योग्य प्रतिसाद देत नसल्यास कार्यालयात बसलेले मॅनेजर कंपनीचे लक्ष्य साध्य करणार नाहीत कारण वितरण वाहिन्या मुळात ग्राहकांचे एजंट असतात ही एक चांगली गोष्ट आहे ते कंपन्यांचे एजंट नाहीत तर ते ग्राहकांचे एजंट आहेत कारण कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना दिलेल्या सेवेवर असतो मग तो हे करण्यास सक्षम केव्हा असेल केव्हा तो ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम असेल तर कधीकधी वितरणाचे हे चॅनेल विशेषत विक्रेते बदलतात किंवा त्यांनी त्यांची निष्ठा ग्राहकांकडून निर्मात्यावर बदलते जर उत्पादकाने त्याला काही अतिरिक्त दिले किंवा त्याची जास्त काळजी घेतली बर्याच वेळा आम्ही पाहिले आहे की आम्हाला एखादे उत्पादन घ्यायचे आहे आम्ही आपले मन बनवून मार्केटमध्ये गेलो आहोत आपल्या मनात स्पष्ट हेतू आहे की आपण बाजारात सोनी किंवा कदाचित सॅमसंग एलजी किंवा इतर कोणत्याही कंपनीचा कलर टीव्ही खरेदी करायला जातो जेव्हा तुम्ही तिथल्या शोरूमला भेट देता तेव्हा जर तो दुसर्या कंपनीला मदत करण्याचा विचार करत असेल किंवा इतर कंपनीने त्याला काही खास प्रोत्साहन दिले असेल तर तो कदाचित म्हणेल की तुम्हाला सॅमसंग विकत घ्यायचा असेल तर ठीक आहे पण माझ्याकडे दुसरे उत्पादनही आहे मी तुम्हाला दुसर्या कंपनीची ऑफर देईन जे सॅमसंगशी सर्व बाबतीत जसे वैशिष्ट्ये गुणवत्ता ध्वनी चित्र सर्व काही तुलनात्मक आहे परंतु किंमतीच्या दृष्टीने ते स्वस्त आहे किंवा आपण ज्या किंमतीला घेणार आहात त्या तुलनेत ते कमी आहे मग हे सर्व का करत आहे सॅमसंग मधून आपली पसंती दुसर्या कंपनीकडे वळवण्यासाठी तो ग्राहकांना का प्रवृत्त करतो आहे कारण त्या कंपनीने त्या विक्रेत्याकडे किंवा त्या वितरकाला काहीतरी जादा दिले आहे आणि म्हणूनच काही काळ त्याला अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील की जर तो ग्राहकांना त्रास न देता देखील ग्राहकांना खात्री पटवून देण्यात सक्षम आहे आणि आपल्याला अशी भावना देत नाही की तो कंपनीला मदत करीत आहे आणि तो दोन्ही उद्दीष्टे पूर्ण करण्यास सक्षम असेल तो स्वस्त उत्पादन ग्राहकांकडे घेऊन गेला म्हणून त्याने ग्राहकालाही आनंदात ठेवले आणि तो उत्पादन विकून कंपनीला मदत करू शकला आणि त्यादरम्यान त्याने ग्राहकांची म्हटलेली प्राधान्येही बदलली आणि ग्राहकांना ते लक्षातही आले नाही तर ग्राहकाला वाटते की तो माझा शुभचिंतक आहे कंपनीला वाटते की ते माझे हितचिंतक आहेत परंतु हे होणार आहे चॅनेल किंवा वितरक किंवा किरकोळ विक्रेता जर कंपनी काही अतिरिक्त देत असेल तर त्याने आपले प्राधान्यक्रम बदलले असेल म्हणून ऑफिसमध्ये बसलेले लोक त्यांची धोरणे योग्यप्रकारे बनवू शकत नाहीत जोपर्यंत त्या ठिकाणाहून योग्य माहिती मिळेल नाही व ते प्रभावी लक्ष्य निश्चित करू शकत नाहीत मग ती खरेदी आहे की नाही म्हणून खरेदी करणारे लोक अधिक महत्वाचे आहेत त्यांना हे माहित आहे की पुरवठादारांच्या अटी व शर्ती काय आहेत किंवा हे विक्री करणारे लोक असू शकतात म्हणूनच त्यांना माहित आहे की वितरण वाहिन्यांची आवश्यकता काय आहे ग्राहकांच्या कोणत्या गरजा आहेत होत्या कशा पूर्ण केल्या जाऊ शकतात जेणेकरुन आपण विक्रीचे लक्ष्य निश्चित करू शकाल त्यानुसार आपण उत्पादनासाठी जाऊ शकता आपण बजेट केलेले नफा उद्दीष्टे किंवा तोटा कमी करू शकता आणि आपली रोख आणि आर्थिक स्थिती संतुलित ठेवू शकता आपण बजेट चांगले करू शकतो जर ते फुलप्रूफ असेल व कंपनीमधील तळापासून ते वरपर्यंत सर्वांना मान्य असेल म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेचा अर्थ असा आहे की अर्थसंकल्प हे नियोजन संप्रेषण कार्यप्रदर्शनाचे मानके निश्चित करणे व्यक्तींना उद्दीष्टांकडे प्रवृत्त करणे निकाल मोजण्यासाठी आणि तपासणी क्षेत्राकडे लक्ष देणार्या समस्यांकडे लक्ष देण्यास मदत करतात तर अर्थसंकल्पीय प्रक्रियेसाठी व्यवस्थापन निर्णय घेण्याच्या व व्यवस्थापन लेखा या विषयात अत्यंत महत्वाचे साधन आहे आता आपण पुढच्या वर्गात वेगवेगळ्या वेळेनुसार अर्थसंकल्प कसे तयार करू शकतो आणि बाजारात अंमलबजावणी म्हणून त्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांचा आपण कसा उपयोग करू शकतो हे पाहू व व अर्थसंकल्पीय निकालांची तुलना करू वास्तविक परिणाम आणि बदल शोधून काढणे आणि त्यांना काढून टाकणे जेणेकरून फर्मची एकूण कामगिरी सुधारेल वर जाईल आणि कंपन्या दीर्घ कालावधीसाठी बाजारात टिकून राहतील बरोबर तर हे सर्व पुढील वर्गापासून काही प्रकरणांवर चर्चा सुरू करू आणि आम्ही ऑपरेटिंग बजेट आणि आर्थिक बजेट दोन्ही बजेट कसे तयार करावे याबद्दल शिकू मी येथे थांबतो आणि पुढच्या वर्गात अशीच काही प्रकरणे करू खूप खूप धन्यवाद